नमस्कार आता मी कॉम्प्रेशन घटकाच्या डिझाइन सामर्थ्याबद्दल चर्चा करणार आहे

मागील वर्गात मी कंप्र्सिव्ह स्ट्रेंथ वर परिणाम करणाऱ्या विविध घटकांवर चर्चा केली आहे तर आधीच्या चर्चेतून आपण मुख्य तीन प्यारामीटर पाहिले आहेत जे घटकाच्या कंप्र्सिव्ह स्ट्रेंथ वर परिणाम करीत आहेत एक म्हणजे घटकाची भौतिक ताकद म्हणजे त्या आधारावर घटकाची ईल्ड स्ट्रेंथ किती आहे ही कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ वर अवलंबून असते म्हणून कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथची गणना करताना किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथसाठी एक्सप्रेशन विकसित करताना आपल्याला गणना करणे आवश्यक आहे म्हणजे आपण भौतिक ताकदीचा विचार करणे आवश्यक आहे जी इल्ड स्ट्रेंथ आहे पुढील घटक म्हणजे स्लेंडरनेस रेशो आपण युलरच्या क्रिटिकल लोड आणि युलरच्या बक्लिंग सूत्रावरून पाहिले आहे की कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ स्लेंडरनेस गुणोत्तरानुसार उलट बदलते तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ सूत्र विकसित करताना म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथसाठी एक्सप्रेशन आपल्याला त्यात स्लेंडरनेस रेशो देखील समाविष्ट करणे आवश्यक आहे याची काळजी घेणे आवश्यक आहे आणखी एक पैलू जो आपल्याला महत्त्वाचा आहे तो म्हणजे लोकल बकलिंग कारण एक दुसऱ्याला चिरत आहे तर एकूण बकलिंग आहे तर दुसरा म्हणजे स्थानिक बकलिंग तर घटकाच्या क्रॉस सेक्शनच्या संरचनेमुळे फ्लॅंजकिंवा वेव्हचे स्थानिक बक्लिंग होऊ शकते तर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथसाठी एक्सप्रेशन च्या डेरिव्हेशन मध्ये त्या पैलूंची देखील काळजी घ्यावी लागेल तर या तीन पैलूंचा विचार करावा लागेल आणि मग आपल्याला वाजवी अचूक सूत्र विकसित करण्याचे साधन विकसित करावे लागेल आणि ते सूत्र वास्तविक वर्तन प्रतिबिंबित करण्यास सक्षम असावे तर लोकांनी सूत्र कसे विकसित करण्यास सुरुवात केली आहे आणि आपण काय जुळवून घेत आहोत ते पाहूया त्यामुळे रचना स्तंभ सूत्र शोधण्यासाठी चार वेगवेगळ्या पद्धतींचा विचार केला गेला आहे तर एक सूत्र जास्तीत जास्त ताकदीवर आधारित आहे हा एक दृष्टीकोन आहे ज्यामध्ये लोकांनी दुसरा प्रयत्न केला आहे जो इल्ड लिमिटवर आधारित सूत्र आहे ज्याला पेरी रॉबर्टसन सूत्र म्हणतात आणि मुळात हा दृष्टिकोन आपल्या भारतीय न्यायालयाने विचारात घेतला होता आय 800 2007 मध्ये पेरी रॉबर्टसन सूत्रावर आधारित अनेक स्तंभ वक्र देखील स्वीकारले गेले होते आणि हे मुळात ब्रिटीश न्यायालय BS 5950 भाग 1 2000 सारखेच आहे जे सूत्र तयार केले गेले आहे ते ब्रिटीश न्यायालयासारखेच आहे आणि सूत्र पेरी रॉबर्टसन यांनी सुचवले होते ज्यांनी प्रस्तावित केले आहे तर हे स्वीकारले गेले आहे परंतु आपण याबद्दल तपशीलवार चर्चा करू आणि आणखी दोन सूत्र देखील स्तंभ रचना सूत्र स्थापित करण्यासाठी स्वीकारले गेले आहेत जे स्पर्शिका मॉड्युलस सिद्धांत आणि एम्पीरिकल सूत्रासारख्या अनुभवजन्य सूत्रावर आधारित सूत्र आहे तर स्तंभ रचना सूत्र स्थापित करण्यासाठी हा चार मूलभूत दृष्टीकोन पाळला जातो आणि आपल्याला पूर्वीचे आय 800 1984 हे आठवते जे व्यापारी क्रमवारी सूत्रानुसार स्थापित केले गेले होते तर या नवीन आवृत्तीवर जाण्यापूर्वी आपण लवकरच व्यापारी क्रमवारीच्या सूत्राबद्दल चर्चा करू की पूर्वीच्या कोर्ट ने हे कसे स्वीकारले गेले आणि नंतर आपण या सूत्रावर येऊ तर आय 800 1984 मध्ये व्यापारी क्रमवारीचे सूत्र स्वीकारले गेले जेथे आपल्याला माहित आहे की मूलभूत सूत्र असे होते की 1 भागिले f चा पूर्ण घात n हे 1 भागिले f e पूर्ण घात n अधिक 1 भागिले f y संपूर्ण घात n जर दोन असेल तर हा लवचिक स्ट्रेस f e हा लवचिक स्ट्रेस आहे आणि f y हा ईल्ड ताण आहे तर दोन स्ट्रेस चा विचार करता एक म्हणजे लवचिक स्ट्रेस आणि ईल्ड स्ट्रेस समतुल्य स्ट्रेस f संबंधित असू शकतो कारण हे सूत्र जे 1 भागिले f घात n आहे ते 1 भागिले f e घात nअधिक 1 भागिले f y घात n आहे तर यावरून आपण f ला f e गुणिले f y भागिले f e चे वर्गमूळ घात n अधिक f y घात n असे लिहू शकतो तर संपूर्ण घातांक 1 भागिले n चे वर्गमूळ नाही तर f f e गुणिले f y भागिले f e गुणिले n अधिक f y गुणिले n संपूर्ण गुणिले 1 गुणिले n तर जर आपण हे या सूत्रातून घेतले तर आपल्याला शेवटी मिळेल ठीक आहे मी तपशीलात जात नाही जिथे f e हा लवचिक गंभीर ताण आहे आणि जो युलरच्या सूत्राद्वारे विकसित केला गेला होता जो f c c हा π चा वर्ग e बाय λ चा वर्ग आहे युलरच्या सूत्रातून f c c कसे शोधायचे यावर आपण मागील वर्गात चर्चा केली आहे तर हे येथे वापरले जाईल जे युलरचे सूत्र आहे जे f c c π2 eλ2 असेल हे येथे वापरले जाईल बरोबर आणि n हा एक घटक आहे जो 1 4 म्हणून घेतला जातो बरोबर तर हे लक्षात घेता आय कोडमधील परवानगीयोग्य कॉम्प्रेसिव स्ट्रेस असे प्रस्तावित केले आहे जे 0 6 गुणिले f c c गुणिले f y गुणिले f c c गुणिले n अधिकिले f y गुणिले n पूर्ण गुणिले 1 गुणिले n आता हे 0 6 सुरक्षिततेचा घटक म्हणून घेतला गेला आहे आणि n म्हणून आपण 1 4 म्हणून विचार करू शकतो तर आय 800 1984 नुसार हे सूत्र म्हणून कॉम्प्रेशन सदस्य सिग्मा ए मध्ये परवानगीयोग्य कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस मानले गेले येथे आपण पाहू शकतो की दोन गोष्टींची काळजी घेतली गेली आहे एक म्हणजे भौतिक गुणधर्म भौतिक सामर्थ्य जे f y म्हणून ईल्ड स्ट्रेंथ आहे आणि दुसरे म्हणजे f c c जे लवचिक क्रीटिकल स्ट्रेस आहे जे बकलिंगमधून येते तर जागतिक बक्लिंग आणि स्क्वॉशिंग प्रभाव विचारात घेण्यात आला आहे परंतु आणखी एक महत्त्वाचा मापदंड ज्याचा विचार केला गेला नाही तो म्हणजे घटकाच्या क्रॉस सेक्शनची भूमितीय रचना उदाहरणार्थ समजा हा घटका चा क्रॉस सेक्शन आहे आता भौमितिक संरचनेचा अर्थ असा आहे की आपल्याला फ्लॅंजची जाडी किती आहे फ्लॅंजची रुंदी किती आहे गुणोत्तर किती आहे आणि त्यानुसार असे होऊ शकते की स्थानिक बकलिंग होऊ शकते तर क्रश करण्यापूर्वी किंवा स्थानिक बकलिंगमुळे स्थानिक बकलिंग करण्यापूर्वी घटक अयशस्वी होऊ शकतो जे या सूत्रावरून कॅप्चर करणे शक्य नाही म्हणून आता आपण वापरत नसलेले हे सूत्र आपण नवीन विकसित सूत्र वापरत आहोत जे पेरी रॉबर्टसन सूत्रावर आधारित होते तर पेरी रॉबर्टसन सूत्रानुसार या काही गोष्टी पेरी रॉबर्टसन सूत्रानुसार माफ केल्या गेल्या आहेत एकाधिक रचना वक्र आय कोडद्वारे स्वीकारली गेली आहे 800 2007 मधील आय कोड आकृती 8 मध्ये हे स्तंभ बक्लिंग वक्र दिले आहेत आणि हे पेरी रॉबर्टसन सिद्धांतावर आधारित आहे पेरी रॉबर्टसनच्या सिद्धांतानुसार तीन गोष्टींचा विचारकेला गेला आहे कारण मी सांगितले की एक म्हणजे भौतिक सामर्थ्य एफ दुसरे म्हणजे एलास्टिक क्रिटिकल बकलिंग एफ आणि दुसरे म्हणजे स्थानिक बकलिंग आणि या स्थानिक बक्लिंगचा विचार या A B C D वर्गाच्या दृष्टीने केला गेला आहे आपण येथे पाहू शकतो की बक्लिंग वर्गानुसार चार प्रकारचे आलेख प्रस्तावित केले गेले आहेत चार आलेख येत आहेत आणि तक्ता 7 मध्ये या बक्लिंग वर्गाची व्याख्या केली गेली आहे आपण येथे पाहू शकतो की बक्लिंग वर्ग A B C D नुसार अपूर्णता घटक अल्फा सादर केला गेला आहे आणि हे अल्फा मूल्य 0 21 आहे A च्या वर्गाच्या बाबतीत 0 34 B च्या वर्गाच्या बाबतीत 0 34 Cच्या वर्गाच्या बाबतीत 0 76 आणि ड च्या बाबतीत 0 76 तर बकलिंग वर्गानुसार अपूर्णता घटक प्रस्तावित केला गेला आहे आणि त्या अपूर्णता घटकानुसार ए बी सी डी वर्गासाठी स्तंभ बकलिंग वक्र प्राप्त केला गेला आहे येथे तुम्ही पाहू शकता की x दिशेने ते लॅम्बडा बार नॉन डायमेन्शनल आहे जे F y भागिले Fcr आणि y दिशेने F C D भागिले F y चे वर्गमूळ आहे हा रचना कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे आणि एफ हा ईल्ड चा स्ट्रेस आहे आणि येथे एफ हा ईल्ड स्ट्रेस आहे आणि एफ हा लवचिक क्रीटि कल स्ट्रेस आहे आता आपण येथे पाहू शकतो की पेरी रॉबर्सन सिद्धांताच्या आधारे आपण तीन मार्गांचा विचार केला आहे ज्यात आपण तीन परिणामांचा विचार केला आहे एक म्हणजे सामग्रीमुळे होणारे एफ दुसरे जागतिक बक्लिंगमुळे होते आणि दुसरे म्हणजे नवीन घटक जे या कोडमध्ये स्वीकारले गेले आहे म्हणजे संरचनेचा वर्ग म्हणजे बक्लिंग वर्ग ए तर बकलिंग वर्गानुसार हे बदलले आहे बरोबर आता क्रॉस सेक्शनच्या बकलिंग वर्गाकडे येताना आपण ते पाहू शकतो जे आय 800 2007 च्या तक्ता 10 मध्ये दिले आहे 800 2007 च्या तक्ता 10 मध्ये क्रॉस सेक्शनल परिमाणानुसार विविध बकलिंग वर्ग परिभाषित केले गेले आहेत जर एच बाय बी एफ 1 पेक्षा जास्त असेल तर रोल्ड I विभागासाठी हे येथे रोल्ड I विभाग आहे 2 आणि जेथे h ही येथून इथपर्यंतची एकूण खोली आहे आणि T f ही एकूण खोली आहे आणि T f ही फ्लॅंजची रुंदी आहे ही B f फ्लॅंजची रुंदी आहे बरोबर तर जर h भागिले B f हे 1 पेक्षा मोठे असेल तर 2 आणि फ्लेंज टी ची जाडी 40 पेक्षा कमी किंवा समान असेल तर सुमारेz z बकलिंग वर्ग A अ सेल आणि सुमारेy y बकलिंग वर्ग B असेल येथे तुम्हाला दिसेल की y yच्या बाजूने बकलिंग वर्ग y y बद्दल माफ करा आणि z z बद्दल वेगळा आहे हा z z अक्ष एक लहान विचार आहे आणि हा y yअक्ष मानला जातो तर z zअक्षासह ते बक्लिंग क्लास A म्हणून Y Y अक्षासह बक्लिंग क्लास B म्हणून मानले जाते तर एकाच घटकासाठी बकलिंग वर्ग भिन्न Aआणि B असेल म्हणून अल्फाचे मूल्य अपूर्णता घटक अल्फा वेगवेगळ्या दिशेने भिन्न असेल आणि जर I विभागाच्या बाबतीत I विभाग जर फ्लेंजची जाडी 40 ते 100 पर्यंत बदलत असेल तर सुमारे ZZ ते B असेल आणि सुमारे Y Y बकलिंग वर्ग C असेल त्याचप्रमाणे जर h भागिले Bf 1 पेक्षा कमी असेल तर 2 आणि Tf हे 100 पेक्षा कमी किंवा समतुल्य असेल तर बकलिंग वर्ग B हा ZZ अक्ष आणि C हा YY अक्ष असेल आणि त्याचप्रमाणे जर Tf 100 पेक्षा जास्त असेल तर बकलिंग वर्ग D सुमारे zz आहे आणिD सुमारे YY अक्ष देखील असेल तर कोडद्वारेबकलिंग क्लासची व्याख्या अशा प्रकारे केली गेली आहे आणि त्यानुसार कोडमध्ये अपूर्णता घटकाचा देखील उल्लेख केला गेला आहे जो घेतला गेला आहे जो कॉलमची रचना वक्र विकसित करताना वापरला जाईल त्याचप्रमाणे वेल्ड विभाग वेल्ड I विभागासाठी हा रोल I विभाग आहे हा वेल्ड I विभाग आहे वेल्ड I विभागाच्या बाबतीत जर T f 40 पेक्षा कमी किंवा समान असेल तर बकलिंग वर्ग B सुमारे Z Z अक्ष C सुमारे Y Y अक्ष असेल आणि जर Tf 40 पेक्षा जास्त किंवा समान असेल तर हे C असेल आणि सुमारे YY D असेल त्याचप्रमाणे कोणत्याही अक्षावर गरम रोलसाठी पोकळ विभागासाठी तो A असेल आणि कोल्ड रोल कोल्ड फॉर्म्ड विभागासाठी तो B असेल आता वेल्ड बॉक्स विभागात देखील बकलिंग वर्ग परिभाषित केला गेला आहे त्याचप्रमाणे मी तपशीलात जात नाही याचा अर्थ असा आहे की आपण टेबल 10 मधील कोडमध्ये शोधू शकतो मला फक्तएकच गोष्ट नमूद करायची आहे की जेव्हा आपण चॅनेल सेक्शन अँगल सेक्शन T सेक्शन किंवा काही सॉलिड सेक्शन वापरत असतो तेव्हा सॉलिड सेक्शन म्हणजे आयताकृती सेक्शन किंवा गोलाकार सेक्शन मग बकलिंग वर्ग कोणत्याही दिशेने C असेल समजा ZZ अक्षाबद्दल XYY अक्षाबद्दलच्या कोनासाठी तो दोन्ही दिशेने C असेल त्याचप्रमाणे च्यानेल विभागासाठी देखील ते C साठी T विभाग असेल तसेच ते Cअसेल आणि बिल्ट अप घटका साठी कोणत्याही दिशेने बकलिंग वर्ग देखील C मानला गेला आहे तर अपूर्णता घटक अल्फाची गणना करण्यासाठी आपल्याला आय 800 च्या तक्ता 10 वरून या गोष्टी शोधण्याची आवश्यकता आहे आता हा अपूर्णता घटक या सूत्रात वापरला जाईल जे सूत्र विकसित केले गेले आहे आणि कलम 7 मध्ये दिले आहे चे 2 800 2007 जेथे पी हे पी पेक्षा कमी असावे असे नमूद केले आहे जेथे P हा बाह्य कॉम्प्रेसिव भार आहे आणि P D हा डिझाइन कॉम्प्रेसिव भार आहे तर डिझाइन कॉम्प्रेसिव भार बाह्य भारापेक्षा जास्त असावा आणि ही डिझाइन कॉम्प्रेसिव भार P D या सूत्रावरून आढळू शकते जे AEगुणिले FCD आहे जेथे AE हे प्रभावी विभागीय क्षेत्र प्रभावी विभागीय क्षेत्र आहे जे कलम 7 2 मध्ये परिभाषित केले आहे उलट कॉम्प्रेशन घटका च्या बाबतीत प्रभावी विभागीय क्षेत्र सर्वसाधारणपणे एकूण क्षेत्र असेल जर सामान्यतः आपण संपूर्ण क्षेत्र वजा केले नाही कारण याचा अर्थ असा आहे की आपण जे काही प्रदान करतो ते बोल्ट किंवा रिवेट घटकाकडे अबाधित आहे तर एकूण क्षेत्र प्रभावी विभागीय क्षेत्र बनेल आणि FCD हा अक्षीय भारित कॉम्प्रेसिव घटका चा डिझाइन कॉम्प्रेसिव स्ट्रेस आहे तर आपल्याला FCDम्हणजे डिझाइन कॉम्प्रेसिव स्ट्रेस शोधावा लागेल आता कोडमध्ये डिझाइन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस देण्यात आला आहे जो FY भागीले गॅमा m0 भागीले फाय प्लस फाय स्क्वेअर मायनस लॅम्बडा स्क्वेअर होल टू युअर 0 5 असे लिहिलेला आहे 5 किंवा गुणिले एफ वाय भागिले गॅमा M 0 हा मुळात तणाव कमी करण्याचा घटक आहे त्यामुळे ताण कमी करण्याचा घटक जिरेशन लांबीच्या त्रिज्येवर आणि अपूर्णता घटकावर अवलंबून असतो याचा अर्थ मुळात स्लेंडरनेस रेशो आणि अपूर्णता घटक बरोबर तर आणि हेFY भागिले गॅमा m 0 पेक्षा कमी किंवा समान असले पाहिजे याचा अर्थ हा घटक 1 पेक्षा जास्त होऊ शकत नाही तरFCD मूल्य आपण शोधू शकतो की या सूत्रातून फाय कुठे मोजला जाऊ शकतो फाय 0 च्या बरोबरीचा आहे 5 गुणिले 1 अधिक अल्फा गुणिले लॅम्बडा वजा 0 2 अधिक लॅम्बडा वर्ग लॅम्बडा म्हणजे काय लॅम्बडा हे FCC द्वारे Fy वर रूट आहे किंवा FCCद्वारे एफ वर रूट आहे म्हणजे पाय स्क्वेअर ई बाय लॅम्बडा स्क्वेअर लॅम्बडा म्हणजे ही के बाय आर च्या जिरेशनची त्रिज्या आहे तर F y गुणिले K L भागिले R संपूर्ण वर्ग भागिले π वर्ग e येथे K हा प्रभावी लांबी घटक लांबी घटक आहे जो मुळात K L म्हणजे प्रभावी लांबी आणि R ही जिरेशनची त्रिज्या आहे F y ही घटकाची यील्ड स्ट्रेंथ आहे आणि e हे सामग्रीच्या लवचिकतेचे मॉड्युलस आहे तर यावरून मी लॅम्बडाचे मूल्य शोधू शकतो आणि एकदा मला लॅम्बडाचे मूल्य सापडले की मी अपूर्णता घटक अल्फाच्या मदतीने फायचे मूल्य शोधू शकतो तर एकदा आपण फाय शोधू शकलो की आपण एफ वाय गॅमा एम 0 आणि लॅम्बडाचे मूल्य घालून एफसीडीचे मूल्य शोधू शकतो तर अशा प्रकारे एखाद्या सदस्याची रचना संकुचित करण्याची ताकद शोधता येते येथे आपण पाहिले आहे की FCCहा मुळात युलर बकलिंग स्ट्रेस आहे जो पाय स्क्वेअर ई बाय के स्क्वेअर म्हणून व्यक्त केला गेला आहे जेथे के हे प्रभावी स्लेंडरनेस गुणोत्तर किंवा प्रभावी लांबीचे योग्य त्रिज्याचे गुणोत्तर आहे गायरेशनची योग्य त्रिज्या म्हणजे गायरेशनच्या दोन त्रिज्यांपैकी किमान एक बरोबर गायरेशनची किमान त्रिज्या कारण गायरेशनच्या किमान त्रिज्येबद्दल घटक प्रथम अपयशी ठरेल त्यामुळे घटका च्या स्ट्रेंथ चा विचार जिरेशनच्या किमान त्रिज्येच्या संदर्भात केला जाईल मग आय 800 ते 7007 च्या तक्ता 7 मध्ये दिल्याप्रमाणे अल्फा हा अपूर्णता घटक आहे आणि हा वेगवेगळ्या बक्लिंग क्लास स्लेंडरनेस रेशोसाठी स्ट्रेस कमी करणारा घटक आहे आणि ईल्ड स्ट्रेस बरोबर त्यामुळे बक्लिंग क्लास स्लेंडरनेस रेशो आणि यील्ड स्ट्रेस या तीन गोष्टी विचारात घेतल्या गेल्या आहेत तर हे आपण शोधू शकतो आणि गॅमा एम 0 हा भौतिक ताकदीसाठी आंशिक सुरक्षा घटक आहे तर गॅमा m0 हा भौतिक ताकदीसाठी आंशिक सुरक्षा घटक आहे तर अशा प्रकारे आपणएफसीडी चे मूल्य शोधू शकतो आता FCD चे मूल्य शोधणे ही एक कंटाळवाणी प्रक्रिया आहे म्हणून आय कोडमध्ये काही मूल्ये सारणीबद्ध स्वरूपात दिली आहेत जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा संपूर्ण गोष्टींची गणना करावी लागणार नाही तर जर आपण आय 800 2007 चे टेबल 8 ए ते टेबल 8 डी पाहिले तर हे वेगवेगळ्या यील्ड स्ट्रेस Fyसाठी वेगवेगळ्या लॅम्बडासह 10 20 30 असे म्हणतात की हे 200 Fy 200 ते 250 असे मानू तर वेगवेगळ्या प्रकारची मूल्ये दिली जातात नंतर लॅम्बडा आणि एफ च्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी रिडक्शन घटक मूल्य वेगवेगळ्या स्वरूपात दिले जाते तर कमी करण्याचे घटक दिले आहेत तर उदाहरणार्थ जर आपल्याकडे 20 आणि 30 च्या दरम्यान लॅम्बडा आणि 250 म्हणून एफ असेल तर स्लेंडरनेस रेशोच्या विशिष्ट मूल्याच्या संदर्भात रिडक्शन फॅक्टरचे विशिष्ट मूल्य शोधण्यासाठी आपण या दोघांमध्ये इंटरपोलेट करू शकतो उदाहरणार्थ समजा जर ते 22 असेल तर समजा लॅम्बडा 22 च्या बरोबरीचा असेल तर 22 च्या संदर्भात ची मूल्य शोधण्यासाठी आपण या दोघांमध्ये इंटरपोलेट करू शकतो तर हे तक्ता 8 a ते 8 a ते d वर्ग बकलिंग वर्ग a b c किंवा d नुसार कमी करण्याच्या घटकाचे मूल्य शोधू शकतो आपण तक्ता 8 a किंवा 8 b किंवा 8 c किंवा 8 d निवडू शकतो आणि आपण मूल्य शोधू शकतो त्याचप्रमाणे आपण बक्लिंगच्या विविध वर्गासाठी टेबल 9 a तेd मध्ये रचना कॉम्प्रेसिव स्ट्रेस शोधू शकतो तर तक्ता 9 a ते d मध्ये आपण पाहू शकतो की लॅम्बडाच्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी आणि F y आजारी तणावाच्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी आपण F c d चे मूल्य शोधू शकतो उदाहरणार्थ समजा 10 20 30 अशा प्रकारे लॅम्बडास बदलत आहेत आणि एफ वाय 200 250 300 अशा प्रकारे बदलत आहे तर लॅम्बडाच्या विशिष्ट मूल्यासाठी आपण fy चे मूल्य शोधू शकतो आणि नंतर बक्लिंग वर्गानुसार टेबल 9 A B C किंवा डी वरून आपण एफ सी डीचे मूल्य शोधू शकतो उदाहरणार्थ समजा हे x1 आहे हे 10 आणि 20 साठी x2 आहे तर लॅम्बडासाठी 12 बरोबर आहे तर आपण x1 आणि x2 च्या दरम्यान म्हणजेच x1 आणि x2 च्या दरम्यान Fcd चे मूल्य शोधू शकतो आपण योग्य मूल्यांचे प्रक्षेपण करून Fcd चे मूल्य शोधू शकतो तर बक्लिंग क्लास ए च्या संदर्भात टेबल 9 टेबल 9 मध्ये 4 टेबल ए वापरून फार लवकर एफ मूल्य शोधता येते आता संरचनेची रचना करताना आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की संरचनेचा अर्थ कॉम्प्रेसिव्ह सदस्य म्हणजे स्वीकार्य स्लेंडरनेस रेशो आहे 800 2007 च्या तक्ता 3 वर परिभाषित केले गेले आहे की कॉम्प्रेसिव्ह सदस्यासाठी स्वीकार्य स्लेंडरनेस रेशो म्हणजे डेड लोड आणि सुपरइम्पोज्ड लोडमुळे उद्भवणारे भार वाहून नेण्यासारखे आहे हे मर्यादित मूल्य 180 आहे याचा अर्थ डेड लोड आणि लाइव्ह लोड किंवा सुपरइम्पोज्ड लोडच्या बाबतीत प्रभावी स्लेंडरनेस गुणोत्तर k L बाय R 180 पेक्षा जास्त नसावा वारा आणि भूकंपाच्या भारांमुळे होणारे भार वाहून नेताना जर अशा सदस्याच्या विकृतीमुळे संरचनेच्या कोणत्याही भागातील तणावावर विपरित परिणाम होत नसेल तर आपण 250 पर्यंत वाढवू शकतो तर अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी अनुमतीयोग्य स्लेंडरनेस गुणोत्तर 250 आहे आता सामान्यतः रूफ ट्रस किंवा ब्रेसिंग मेंबरमध्ये टाय म्हणून काम करणे जे वारा किंवा भूकंप शक्तींच्या कार्यामुळे उद्भवणाऱ्या तणावाच्या उलट होण्याच्या अधीन असताना प्रभावी मानले जात नाही जे 350 इतके केले जाऊ शकते तर परवानगीयोग्य स्लेंडरनेस गुणोत्तर 350 होईल त्याचप्रमाणे जेव्हा बांधलेले विभाग वापरले जातील तेव्हा स्तंभातील लेसिंग बार 145 असतील त्यानंतर लेसिंग बारची रचना करावी लागेल तर अशा प्रकरणांमध्ये स्लेंडरनेस रेशो 145 पेक्षा जास्त नसावा आणि तेथे तयार केलेल्या विभागात विविध घटक किंवा घटक 50 पेक्षा कमी असावेत तर बिल्ट अप विभागात वेगवेगळे घटक अनुमत स्लेंडरनेस रेशो 50 पेक्षा जास्त नसावा तर अशा प्रकारे आपल्याला सदस्याची रचना करताना या कोडल तरतुदीचे पालन करावे लागेल तर आजच्या व्याख्यानात आपण जे पाहू शकतो ते म्हणजे रचना स्तंभ वक्र पेरीच्या रॉबर्टसन सूत्रातून प्राप्त केले जाऊ शकते जे भौतिक गुणधर्मांच्या भौतिक सामर्थ्याची काळजी घेते जे स्लेंडरनेस रेशोची काळजी घेते म्हणजे बकलिंग आणि घटकाचा बकलिंग वर्ग म्हणजे स्ट्रक्चर क्रॉस सेक्शनची संरचना जी स्थानिक बकलिंग म्हणून प्रभावित करते तर या तीन परिणामांची काळजी घेण्यासाठी यील्डिंग ग्लोबल बकलिंग आणि लोकल बकलिंग हे सूत्र योग्यरित्या तयार केले गेले आहे आणि हे निरीक्षण केले गेले आहे याचा अर्थ असा आहे की साहित्यातून असे दिसून आले आहे कीअशा प्रकारच्या सूत्राचा वापर करून कॉम्प्रेशन घटका चे वर्तन या सूत्रासारखेच आहे जे आपल्याला मिळत आहे याचा अर्थ असंख्य प्रायोगिक पडताळणीनंतर हे सूत्र आपण स्वीकारले आहे आणि आता आपण हे सूत्र कॉम्प्रेशन घटका ची रचना शक्ती शोधण्यासाठी वापरू शकतो आणि त्यानुसार आपण रचना करू शकतो तर पुढील वर्गात आपण कॉम्प्रेशन घटका च्या डिझाइन स्ट्रेंथ ची गणना कशी करायची ते पाहूबिल्ट अप कॉम्प्रेशन घटका च्या डिझाइन स्ट्रेंथ ची गणना कशी करायची ते पाहू आणि नंतर आपण घटकाच्या कॉम्प्रेशन घटका च्या रचनेसाठी जाऊ तर आजचे व्याख्यान आपण येथे थांबवू या आभारी आहे